या सेशन मध्ये आपले स्वागत आहे आपण आता एमसी डीसी MCDC टेस्टिंग पाहू आतापर्यंत आम्ही व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि विविध प्रकारच्या कव्हरेज बेस्ड टेस्टिंग टेक्नीक पहिल्यात तर आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग पाहू शेवटच्या सेशन मध्ये आम्ही कंडिशनल टेस्टिंग पहात होतो आणि जर आपल्याला आठवत असेल सोपी कंडिशन टेस्टिंग प्रत्येक ऍटोमिक कंडिशन ला ट्रू व फाल्स अशी दोन्ही व्हॅल्यू असतात तर आपण पाहिले की कंडिशनल टेस्टिंग करण्याचे अनेक प्रकार आहेत एकाला बेसिक कंडिशनल टेस्टिंग असे म्हणतात जी सर्वात सोपी टेस्टिंग आहे आणि येथे डिसिजन स्टेटमेंट जसे या कंडिशनल एक्स्प्रेशन मध्ये अनेक ऍटोमिक कंडिशन्स आहेत उदाहरणार्थ 10 पेक्षा जास्त b 50 पेक्षा कमी आणि इतरही आणि ही टेस्टिंग म्हणजे बेसिक कंडिशन टेस्टिंग यासाठी आपल्याकडे टेस्ट केसेस असणे आवश्यक आहे ज्यात या ऍटोमिक एक्स्प्रेशन वैयक्तिकरित्या ट्रू आणि फाल्स इव्हॅल्युएशन करेल उदाहरणार्थ आपल्याकडे a बरोबर 15 आणि b बरोबर 30 आहे असे समजू तर a हे 15 च्या बरोबर आहे पहिली ऍटोमिक कंडिशन ट्रू ठरवेल व दुसरे 50 पेक्षा कमी 30 देखील ट्रू होईल आणि दुसरे a 5 पेक्षा मोठे आहे तर हे फाँल्स असेल आणि b हा 60 कमी 50 पेक्षा फाल्स असेल तर हे ट्रू होईल तर हे बेसिक कंडिशनचे कव्हरेज साध्य करते का कारण दोन टेस्ट केसेस मध्ये b ची व्हॅल्यू ट्रू व फाल्स घेत आहे क्षमस्व पहिले एक्स्प्रेशन खरे व फाल्स व्हॅल्यू घेत आहे दुसर्या टेस्ट केस मध्ये दुसरे एक्स्प्रेशन दोन टेस्ट केसेस बरोबर ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेते तर आम्ही बेसिक कंडिशनचे कव्हरेज प्राप्त करतो आम्ही देखील डिसिजणं कव्हरेज साध्य करतो का होय या दोन टेस्ट केसेस मध्ये आम्ही डिसिजणं कव्हरेज देखील साध्य करतो कारण प्रथम टेस्ट केस या डिसिजनचे खरे ते इव्हॅल्युएशन करेल आणि दुसरी टेस्ट केस हे फाँल्स असल्याचे इव्हॅल्युएशन करेल हे दोघेही बेसिक कंडिशन कव्हरेज आणि डिसिजणं कव्हरेज दोन्ही साध्य करतील परंतु बेसिक कंडिशन कव्हरेज नेहमीच डिसिजन कव्हरेज प्राप्त करू शकत नाही उदाहरणार्थ जर आपल्याकडे पहिल्या टेस्ट केसेस मध्ये जास्त असेल तर 15 आणि 60 आणि दुसऱ्या टेस्ट केसेस मध्ये 5 आणि 30 असेल तर आता दोन टेस्ट केसेस घ्या अल्टर्नेट टेस्ट केसेस 15 आणि 60 a हे 15 आणि b हे 60 आहे आणि दुसऱ्या टेस्ट केसेस मध्ये a हे 5 आणि b हे 30 आहे या प्रकरणात दोन्ही टेस्ट केसेस मध्ये फाँल्स इव्हॅल्युएशन करण्याचा निर्णय घेईल आणि म्हणूनच डिसिजन कव्हरेज प्राप्त करणे शक्य नाही कारण संपूर्ण ब्रँच एक्स्प्रेशन ला ट्रू किंवा फाल्स व्हॅल्यू मिळत नाही बेसिक कंडिशन कव्हरेज ची खात्री देत नाही तर बेसिक कंडिशन कव्हरेज मध्ये डिसिजन कव्हरेज समाविष्ट आहे काय उत्तर नाही कारण बेसिक कंडिशन कव्हरेज मध्ये डिसिजन कव्हरेज असण्याची खात्री नाही म्हणून आम्ही आतापर्यंत पाहिले आहे की डिसिजणं टेस्टिंग ही एक वीक टेस्टिंग क्रायटेरिया आहे आणि कंडिशन टेस्टिंग करण्याचे अनेक प्रकार आहेत तरडिसिजण टेस्टिंग जर करत असू तर आपल्याकडे संपूर्ण कंडिशनल एक्स्प्रेशन आहे टेस्ट केसेस फक्त त्यांचे ट्रू आणि फाल्स इव्हॅल्युएशन करतात आम्ही पूर्ण टेस्टिंग घेत नाही आहोत अधिक कसून टेस्टिंग साध्य करण्यासाठी आम्हाला कंडिशन टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे आणि कंडिशन टेस्टिंग अनेक प्रकारची आहे आम्ही फक्त बेसिक कंडिशन कव्हरेज पाहिले बेसिक कंडिशनच्या कव्हरेजमध्ये कंडिशनल एक्स्प्रेशन मधील ऍटोमिक कंडिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्राप्त करतात कंडिशनल एक्स्प्रेशन मधील सर्व ऍटोमिक कंडिशन्स टेस्ट केसेस च्या एक्सझिक्युशन द्वारे ट्रू आणि फाल्स गृहित धरल्या जातात परंतु इतर कंडिशनल टेस्टिंग टेक्निक आहेत कंडिशनल टेस्टिंग आपण पाहिले की बेसिक कंडिशनल टेस्टिंग हि डिसिजणं टेस्टिंग पेक्षा खरोखरच स्ट्रॉंग टेस्टिंग नसते कारण बेसिक कंडिशन टेस्टिंग डिसिजणं टेस्टिंग ची खात्री देत नाही आता आपण पुढे कंडिशन बेस्ड टेस्टिंग पाहूया ज्याला बेसिक कंडिशन विथ डिसिजन कव्हरेज म्हणतात तर बेसिक कंडिशन विथ डिसिजन कव्हरेज ची मुख्य कल्पना अशी आहे की ती बेसिक कंडिशन टेस्टिंग सुनिश्चित करते आणि डिसिजण टेस्टिंग डिसिजणं कव्हरेज याची खात्री करण्यासाठी टेस्ट केसेस देखील असते आता आपण दुसरे उदाहरण पाहूया आणि आम्ही आधीच पाहिले आहे की कंडिशन डिसिजन कव्हरेज केवळ टेस्ट केसेस द्वारेच ऍटोमिक कंडिशनचे इव्हॅल्युएशन ट्रू आणि फाल्स ठरवते याची खात्री देत नाही म्हणूनच सर्व ऍटोमिक कंडिशन काही वेळा टेस्ट केसेस मध्ये ट्रू आणि फाल्स असल्याचे इव्हॅल्युएशन करते आणि संपूर्ण डिसिजणंची पूर्ण एक्स्प्रेशन देखील टेस्ट केस एक्सझिक्युशन दरम्यान ट्रू आणि फाल्स यांचे इव्हॅल्युएशन करते आता ही उदाहरणे आपण घेऊ या a हे 50 पेक्षा जास्त किंवा b हे 30 पेक्षा कमी आता जर आपल्याकडे a हे 70 आणि b हे 50 असेल आणि a हे 30 b हे 20 असेल तर ते बेसिक कंडिशनला प्राप्त करते कारण पहिले ट्रू सेट करते आणि मग फाल्स करते तर प्रथम ऍटोमिक कंडिशन पहिल्या टेस्ट केसेस मध्ये ट्रू व्हॅल्यू घेते आणि दुसर्या टेस्ट केसेस मध्ये फाँल्स व्हॅल्यू घेते जेथे दुसरी कंडिशनल एक्स्प्रेशन पहिल्या टेस्ट केसेस मध्ये फाँल्स व्हॅल्यू घेते आणि दुसर्या टेस्ट केसेस मध्ये ट्रू व्हॅल्यू घेते या दोन्ही बाबतीत हे खरे आहे असे इव्हॅल्युएशन करते या दोन्ही एक्स्प्रेशन मुळे या दोन्ही टेस्ट केसेस ब्रांच आऊटकम ट्रू सेट केला जातो डिसिजणं दोन्ही टेस्ट केसेस मध्ये ट्रू ठरतो आणि म्हणूनच डिसिजणं कव्हरेज साठी आम्हाला आणखी टेस्ट केसेस समाविष्ट करणे आवश्यक आहे म्हणजे a हे 20 आहे आपण हे फाँल्स वर सेट करतो आणि b हे 50 आहे तर ते फाँल्स म्हणजे फाँल्स आणि या दोघांनी ते ट्रू सेट केले तर डिसिजणं कव्हरेज प्राप्त होते कंडिशन डिसिजण च्या कव्हरेजसाठी आम्हाला टेस्ट केसेस वाढविणे आवश्यक आहे आता आपण आणखी कंडिशन टेस्टिंग पाहूया ती म्हणजे मल्टीपल कंडिशन कव्हरेज या टेस्टिंग मध्ये सर्व ऍटोमिक कंडिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू गृहीत धरतात एवढेच नव्हे तर ट्रू व्हॅल्यूचे सर्व संभाव्य कॉम्बिनेशन या टेस्ट केसेस मध्ये गृहित धरले जातात म्हणजेच कंडिशनल एक्स्प्रेशनमध्ये दोन ऍटोमिक कंडिशन असल्यास आम्हाला चार टेस्ट केसेस सेटिंग आवश्यक आहेत ते म्हणजे ट्रू आणि ट्रू ट्रू आणि फाल्स फाँल्स आणि ट्रू आणि फाँल्स आणि फाँल्स जर आपल्याकडे तीन ऍटोमिक कंडिशन असतील तर आपल्याला 8 23 ची आवश्यकता असेल जे 8 टेस्ट केसेस ट्रूट्रूट्रूट्रूट्रूफाँल्स इत्यादि आहेत आता टेस्टिंग सूट काय आहे हे पाहूया जे या ब्रँच एक्स्प्रेशन साठी मल्टिपल कंडीशन कव्हरेज साध्य करेल जर स्टेटमेंट असे असेल तर मल्टिपल कंडीशन कव्हरेज साध्य करण्यासाठी टेस्ट केसेस काय असेल तर आपल्याला a हे 30 आणि b हे 20 आवश्यक आहेआहे म्हणून फाँल्स आणि ट्रू आहे a हे 30 आहे b हे 40 आहे म्हणून फाँल्स आणि फाँल्स नंतर ट्रू आणि फाल्स ट्रू आणि ट्रू अशा प्रकारे इफ स्टेटमेंटसाठी मल्टिपल कंडीशन कव्हरेज साध्य करण्यासाठी आपलयाला चार टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे जर आपण त्याचा विचार केला तर मल्टिपल कंडीशन कव्हरेज सर्वांमध्ये स्ट्रॉंग आहे मल्टीपल कंडिशन कव्हरेज दोन्ही कंडिशन कव्हरेज आणि डिसिजणं कव्हरेज आणि कंडिशन डिसिजणं कव्हरेज ची खात्री करतो तर ही सर्वात स्ट्रँगेस्ट टेस्टिंग आहे परंतु या कंडिशन टेस्टिंग टेक्निक च्या कमतरता काय आहेत ते पाहूया पहिली समस्या अशी आहे की आम्ही कंडिशन एक्स्प्रेशन इव्हॅल्युएशन सोप्या पद्धतीने पाहिले कंपाइलर असे इव्हॅल्युएशन करीत नाही की ज्याला शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन ऑफ कंडिशन असे म्हणतात जोपर्यंत काही कण्डिशनचा परिणाम इतर कंडिशनचे इव्हॅल्युएशन करत नाही तोपर्यंत सर्व कण्डिशनचे इव्हॅल्युएशन केले जात नाही तर इतर कण्डिशनना विविध संभाव्य व्हॅल्यू देणे खरोखर महत्त्वाचे ठरणार नाही आम्ही शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशनचे उदाहरण पाहू आणि मल्टिपल कंडिशन कव्हरेज आणि कण्डिशन डिसिजणं कव्हरेज इत्यादि आम्ही ज्या प्रकारे पाहिले त्या खरोखरच अगदी सोपी आहे कंपाईलर खरोखर त्याचे इव्हॅल्युएशन करत नाही आणि म्हणूनच आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या कमी होतील आमची काही गृहीतक वास्तविक रित्या खूप सोपी होती पण कंपाईलर असे इव्हॅल्युएशन करत नाही दुसरी समस्या म्हणजे व्हेरिएबल्समधील डिपेंडन्सी उदाहरणार्थ जर आपण एखादे कॅरॅक्टर तपासत आहोत तर आपण एखादे कॅरॅक्टर वाचत आहोत आणि हे A किंवा E आहे की नाही हे आपण पहातो आहोत की नाही हे A किंवा कॅरेक्टर E आहे हे तपासत आहोत परंतु नंतर मल्टिपल कंडिशन कव्हरेज साध्य करणे शक्य होणार नाही कारण हे त्यांच्यापैकी एकही खरे असू शकते हे आपल्यासाठी खरे असू शकत नाही तर व्हेरिएबल मधील डिपेंडन्सी मुळे काही विशिष्ट कण्डिशनंचे कॉम्बिनेशन अजिबातच शक्य नसले तरीही आमच्या कव्हरेजमध्ये काही कण्डिशनची आवश्यकता असेल तरी ती व्हॅल्यू सेट करणे शक्य होणार नाही हे कंपाइलरद्वारे शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन चे केवळ उदाहरण आहे आणि गोष्टी अधिक क्लिष्ट बनविण्यासाठी शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन कम्पाइलर ते कंपाइलर भिन्न आहे आम्ही असे गृहीत धरू शकत नाही की सर्व कंपाईलर्स या भिन्न कंपाईलर्ससारख्या कंडिशनल एक्स्प्रेशन चे इव्हॅल्युएशन करतात आता आपण काही उदाहरणे पाहू या की सामान्यत कंपाईलर शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन करतात जर आपल्याकडे a 30 आणि b 50 कंडिशनल एक्स्प्रेशन असेल तर आपल्याला माहित आहे की प्रथम त्याचे इव्हॅल्युएशन डावीकडून केले जात नाही आणि पहिले फाँल्स असे इव्हॅल्युएशन केले जाते तर दुसर्या कण्डिशनचे इव्हॅल्युएशन करणे आवश्यक नाही म्हणून आम्ही दुसर्या कण्डिशनला ट्रू किंवा फाँल्स दिले तरी काही फरक पडत नाही कारण कंपाईलर ते तपासत नाही त्याचप्रमाणे जर कंडिशनल एक्स्प्रेशन a 30 किंवा b 50 असेल तर येथे जोपर्यंत त्याचे इव्हॅल्युएशन ट्रू केले जात नाही तोपर्यंत दुसरे तपासले जात नाही तर काही कंपाईलर डाव्या बाजूने इव्हॅल्युएशन करू शकेल आणि जर त्यांना आढळले की प्रथम एक ट्रू इव्हॅल्युएशन करते प्रथम ऍटोमिक कंडिशनचे इव्हॅल्युएशन करते कंपाईलर ट्रू किंवा फाँल्स आहे की नाही ते सांगते तर आमच्या कव्हरेजमध्ये ट्रू किंवा फाल्स ठरविणे या कंपाईलरसह काही अर्थ नाही कारण ते वापरत नाही आता आपण मल्टिपल कंडीशन कव्हरेज मधील कमतरता पाहू ही एक मोठी समस्या आहे प्रत्यक्षात अडचण अशी आहे की जरी मल्टिपल कंडिशन कव्हरेज सर्वात मजबूत आहे परंतु नंतर आवश्यक टेस्ट केसेस ची संख्या एक्सपोनेंटल आहे तर जर आपल्याकडे ब्रँच एक्स्प्रेशनमध्ये ऍटोमिक एक्स्प्रेशन असेल तर आम्हाला 2n टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे जर n हे 10 असेल तर आमच्याकडे 1024 टेस्ट केसेस आवश्यक आहेत हे फक्त बरेच आहे आणि कल्पना करा की जर आपल्याकडे ब्रँच एक्स्प्रेशनमध्ये 20 किंवा 30 ऍटोमिक कंडिशनल एक्स्प्रेशन ऍटोमिक कंडिशन असल्यास आणि तेथे असे बरेच अँप्लिकेशन्स आहेत जेथे 20 किंवा 30 ऍटोमिक कंडिशन अगदी सामान्य आहे उदाहरणार्थ एम्बेडेड कंट्रोलर अँप्लिकेशन्स मध्ये जेथे विविध पॅरामीटर्स घेतले आहेत आणि विशिष्ट व्हेरिएबल्सच्या आधारावर विशिष्ट अकॅशन्स आणि व्हेरिएबल्सच्या विशिष्ट व्हॅल्यू त्याचे कंडिशनल एक्स्प्रेशन केली होती ज्यात दहा पंधरा आणि वीस व्हेरिएबल्स असतात जर आम्हाला त्या अँप्लिकेशन ची टेस्टिंग घ्यायची असेल तर आपल्याला मल्टिपल कंडीशन कव्हरेज 220 टेस्ट केसेस ची किंवा 230 टेस्ट केसेस ची आवश्यकता असेल तर प्रोग्राममध्ये अशी डझनभर एक्स्प्रेशन असू शकतात म्हणूनच कंडीशनल एक्स्प्रेशनमध्ये आपल्याकडे केवळ 2 किंवा 3 ऍटोमिक कण्डिशन असल्याशिवाय मल्टिपल कण्डिशनचे कव्हरेज अर्थपूर्ण आहे आता आपण काय करू शकतो कमी टेस्ट केसेस सह आपण मल्टिपल कण्डिशन कव्हरेजचे सखोलता प्राप्त करू शकतो लाखो टेस्ट केसेस ची एक्सझिक्युशन आपण करू शकत नाही अनेक ऍटोमिक कण्डिशनत टेस्ट केसेस मध्ये आपल्याकडे लिनिअर नंबर टेस्ट केसेस असू शकते ऍटोमिक एक्स्प्रेशनची संख्या प्रॅक्टिकल नाही तर त्या प्रेरणेने आम्ही सुधारित कंडिशन डिसिजणंच्या व्याप्तीकडे लक्ष देऊ आता हे दुसरे उदाहरण आहे येथे आपल्याकडे 5 ऍटोमिक कण्डिशन आहेत आणि जर आपण येथे शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन लिहिले तर आम्ही शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन डॅश म्हणून लिहिले आहे म्हणून कंपाईलर ऍटोमिक एक्स्प्रेशन म्हणजे डॅश म्हणून लिहिले जाते ते मूल्य विचारात न घेता इव्हॅल्युएशन करेल काळजी करू नका तर सामान्यत आम्हाला या एक्स्प्रेशन साठी मल्टिपल कंडीशन कव्हरेज साध्य करण्यासाठी 25 टेस्ट केसेस ची आवश्यकता असते परंतु शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन सह आम्हाला केवळ 13 टेस्ट केसेस ची आवश्यकता असते तर इतर 19 टेस्ट केसेस खरोखरच निरर्थक आहेत जरी आपण त्या चाचण्यांच्या टेस्ट केसेस लिहिली तरी ती तितकी चांगली नाहीत शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन मुळे आमच्यावर अशा टेस्ट केसेस एक्सिक्युट करण्याची गरज नाही शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन च्या परिणामाचे हे फक्त एक उदाहरण आहे म्हणून कंपाईलरद्वारे शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन केल्याने टेस्ट केसेस ची संख्या कमी होते परंतु नेहमीच नाही आणि आपल्याला माहित नाही विशिष्ट कंपाईलरसाठी शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन काय आहे आम्ही आमचे गृहितक सामान्य करू शकत नाही कारण ते वापरत असलेल्या विशिष्ट शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन कंपाईलर ते कंपाईलर बदलते आता या प्रेरणेने असे बरेच प्रोग्राम आहेत जिथे एक्स्प्रेशनल कंडिशन मधील अनेक ऍटोमिक कंडिशन 20 30 इत्यादिच्या क्रमाने मोठी असतात आम्ही मल्टिपल कण्डिशन कव्हरेज वापरू शकत नाही परंतु मल्टिपल कंडीशन कव्हरेज आणि कमीतकमी आणि लिनियर टेस्ट केसेस ऍटोमिक कण्डिशन मध्ये वापरून आम्ही तितकी फॉल्ट डिटेक्शन क्षमता प्राप्त करू शकतो तर ती म्हणजे कंडिशन डिसिजणं कव्हरेज आहे आता आपण येथे मुख्य कल्पना पाहू या की हे एक महत्त्वपूर्ण टेस्टिंग टेक्निक आणि विशेषत सेफटी क्रिटिकल सॉफ्टवेअर एमसी डीसी कव्हरेज आवश्यक आहे त्यासाठी स्टॅंडर्ड बनले आहे येथे मुख्य कल्पना अशी आहे की आम्हाला कण्डिशनच्या महत्त्वपूर्ण कॉम्बिनेशन्स चे टेस्टिंग करायचे आहे मला कण्डिशनची सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स वापरून पहाण्याची इच्छा नाही तर महत्त्वाच्या कण्डिशनचे कॉम्बिनेशन्स करून पहायचे आहे आणि आमचा अर्थ आहे ही प्रत्येक बेसिक कंडिशन महत्त्वाची आहे म्हणूनच ही प्रत्येक ऍटोमिक कंडिशन आहे जी इतर कण्डिशनपेक्षा स्वतंत्रपणे ब्रान्चचा निकाल निश्चित करते तर आमचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही एका ऍटोमिक कंडिशनसाठी आम्ही इतर कंडिशन स्थिर ठेवतो आणि फक्त ऍटोमिक कण्डिशन बदलून ट्रू व फाल्स करतो आणि ब्रान्चचा निकाल ट्रू व फाल्स मध्ये बदलला पाहिजे तर प्रत्येक मूलभूत कण्डिशनसाठी आपल्याकडे टेस्ट केसेस असणे आवश्यक आहे तर एमसी डीसी कव्हरेज साध्य करण्यासाठी अधिक ठोस कण्डिशनमध्ये सांगण्यासाठी आपल्याकडे तीन रिक्वायरमेंट्स आहेत पहिली म्हणजे प्रत्येक बेसिक कंडिशन ट्रू व फाल्स ठरवायला हवी ज्याप्रमाणे प्रत्येक बेसिक कंडिशनचे ट्रू आणि फाल्स पाहिजे आणि इतर सर्व कंडिशनचे व्हॅल्यू देखील पाहिजे जर आपण एखाद्या ऍटोमिक कंडिशन कडे पहात आहोत तर ही बेसिक कंडिशन ट्रू व फाल्स ठरवताना इतर ऍटोमिक कंडिशनंचे मूल्य समान असले पाहिजे आणि तर या ऍटोमिक कंडिशनचे ट्रू व फाल्स इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला एकूणच कंपाऊंड कंडिशनची देखील गरज आहे आता याकडे अधिक काळजीपूर्वक पाहूया आणि बर्याच उदाहरणेही पाहू त्यापूर्वी आम्ही येथे फक्त उल्लेख करू इच्छितो की मल्टिपल कंडिशन डिसिजणं कव्हरेज हे कंडिशन डिसिजणं कव्हरेजपेक्षा मजबूत कव्हरेज आहे आणि आम्ही पाहिले होते की कंडिशन डिसिजणं कव्हरेज हा डिसिजणं कव्हरेजपेक्षा एक मजबूत टेस्टिंग आहे ब्रँच कव्हरेज ही स्टेटमेंट कव्हरेजपेक्षा अधिक चांगली टेस्टिंग आहे आणि येथे पहा एमसी डीसी MCDC हि कंडिशन डिसीजन कव्हरेजपेक्षा मजबूत आहे तर आमचा अर्थ असा आहे की जर आपण एमसी डीसी टेस्टिंग करत असाल तर आम्हाला इतर कोणत्याही कण्डिशनची टेस्टिंग करण्याची चिंता करण्याची गरज नाही आम्ही आधीच सांगितले आहे की मल्टिपल कण्डिशनचे कव्हरेज जरी एक मजबूत टेस्टिंग टेक्निक आहे परंतु नंतर हे ऍटोमिक कण्डिशन मध्ये एक्सपोनेंशियल टेस्ट केसेस आहेत हे व्यावहारिक नाही एमसी डीसी म्हणजे मॉडिफाइड कण्डिशन डिसिजणं कव्हरेज आणि प्रयोगात्मकपणे असे दिसून आले आहे की बग शोधण्याची कार्यक्षमता मल्टिपल कण्डिशन कव्हरेज इतकीच आहे परंतु ऍटोमिक कण्डिशन मध्ये मल्टिपल कण्डिशन साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या ही मॉडिफाइड कण्डिशन डिसिजणं कव्हरेज म्हणजे एमसी डीसी मध्ये लिनियर आहे चला एमसी डीसी MCDC म्हणजे काय ते पाहूया याचा अर्थ मॉडिफाइड कण्डिशन डिसिजणं कव्हरेज हे देखील एक कंडिशन कव्हरेज टेक्निक आहे एमसी डीसी मधील मुख्य कल्पना अशी आहे की प्रत्येक कंडिशन एखाद्या डिसिजणंच्या परिणामावर स्वतंत्रपणे परिणाम दर्शविते तर टेस्ट केसेस अशी असावी की कंडिशनल एक्स्प्रेशन प्रत्येक ऍटोमिक कंडिशन डिसिजणंच्या निकालावर स्वतंत्रपणे परिणाम करेल जेव्हा ऍटोमिक कण्डिशन ट्रू असेल तेव्हा हा डिसिजणं ट्रू असेल आणि जेव्हा ऍटोमिक कंडिशन फाँल्स असेल तर ते फाँल्स होईल म्हणून आपण असे म्हणू शकतो की जेव्हा ऍटोमिक कंडिशन ट्रू ते फाल्स बदलते तेव्हा डिसिजन बदलतो येथे आवश्यक टेस्ट केसेस ची संख्या ऍटोमिक कंडिशनच्या संख्येपेक्षा कमीत कमी दुप्पट असेल आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की हे लिनियर आहे ते 2n सारखे नाही तर ते 2n असेल किंवा त्याच्या जवळ असेल ते ऍटोमिक कण्डिशन मध्ये ते लिनियर असेल तर आम्ही येथे थांबू आणि पुढील सेशन मध्ये एमसी डीसी टेस्टिंग बद्दल पुन्हा चर्चा सुरू करू